सर्वांना नमस्कार या वर्गात आपण अनुक्रमिक लॉजिक सर्किटचे विश्लेषण कसे करावे याबद्दल चर्चा करू यावर ही पहिली चर्चा आहे म्हणून आपण या विषयाचा हळूवार परिचय देऊ आपण फारच जटिल सर्किट घेणार नाही भविष्यातील वर्गांमध्ये आम्ही अधिक जटिल सर्किटवर चर्चा करू मागील वर्गामध्ये आपण फ्लिप फ्लॉपची विविध सादरीकरणे पाहिली आहेत आणि आम्ही विश्लेषणात त्यापैकी काही सादरीकरणाचा वापर करू तर आपण उदाहरणासह सुरुवात करू आणि हे उदाहरण सोडविण्याद्वारे आपण संबंधित तंत्र शिकू तर आम्ही घेतलेले उदाहरण तुम्ही पाहू शकता एसआर फ्लिप फ्लॉपचे उत्तम उदाहरण आहे बरोबर तर ही एक एसआर फ्लिप फ्लॉप आहे ही आणखी एक एसआर फ्लिप फ्लॉप आहे म्हणून आपण त्यास ए आणि बी असे नाव दिले आहे ओके तर इनपुटला क्यू आणि क्यू बार ऐवजी एसए आरए असे नाव देण्यात आले आहे ज्यामुळे आम्ही ए आणि ए बार लिहित आहोत ओके तर हे आपणास समजले आहे की हे फ्लिप फ्लॉप एशी संबंधित आहे आणि त्याचप्रमाणे फ्लिप फ्लॉप बी साठी आणि सर्किटला जे दिसत आहे त्यास इतर लॉजिक गेट्स मिळाले आहेत आपण अनुक्रमिक लॉजिक सर्किटमध्ये हे पाहण्याची अपेक्षा आहे यात कॉम्बिनेटरियल सर्किट घटक असेल ज्याला मूलभूत गेट्स असे म्हणतात कॉम्बिनेटरियल सर्किट घटक ज्याला स्मृती नाही आणि आपल्याकडे हे मेमरी एलिमेंट्स फ्लिप फ्लॉप्स च्या रूपात असतील ओके आणि नंतर आम्ही फ्लिप फ्लॉपचे संयोजन पाहू ज्याद्वारे आपल्याला माहिती असेल की रेजिस्टर्स अनुक्रमिक लॉजिक सर्किटचा भाग असतील आणि इतर गोष्टी आहेत ठीक तर इतर बिल्डिंग ब्लॉक्सवर आपण नंतर चर्चा करू तर काही कनेक्शन आहे बरोबर तर आपण विश्लेषण पाय यांमधून जावे आणि संपूर्ण सर्किट काय करते हे शोधून काढावे लागेल आणि हे करताना हे विश्लेषण आहे म्हणून आम्ही नंतर जे सत्य टेबल आणि वैशिष्ट्यपूर्ण समीकरण पहातो त्याचा उपयोग करू आम्ही त्याच्या विश्लेषणामध्ये उत्तेजन सारणी किंवा स्थिती संक्रमण रेखाचित्र शोधत नाही तर हे संश्लेषण भागात उपयुक्त ठरेल जे आपण नंतर पुढे घेऊ पुढे आपण हे पाहतो की नक्कीच हे क्लॉक केलेले फ्लिप फ्लॉप आहे आम्ही घड्याळ चक्र वेळ विचारात घेऊ घड्याळाचे चक्र या मार्गाने चालू होते ठीक आहे तर घड्याळ चक्र वेळ हे या मूलभूत द्वारांच्या गेट्स प्रसंगाच्या विलंबापेक्षा अधिक आहे बरे हे प्रसार विलंब नॅनोसेकंदच्या क्रमाने आहेत 10 नॅनोसेकंद किंवा त्याप्रमाणे आहेत ठीक आहे आणि या फ्लिप फ्लॉपमध्ये अर्थातच ही वारंवारता किलोहर्ट्ज हर्ट्झ किंवा मेगाहेर्ट्झमध्ये असू शकते अगदी अशा सर्व परिस्थितींमध्ये हे विलंब वेळेच्या कालावधीच्या तुलनेत योग्य नाही म्हणून जर विलंब तुलनेने योग्य असेल तर काय होईल ते आपण नंतर घेऊ सध्याच्या अनुक्रमात्मक लॉजिक सर्किटच्या विश्लेषणावरील आमच्या पहिल्या चर्चेत आम्ही अशा परिस्थितीचा विचार करीत आहोत जिथे मूलभूत गेट्सचा हा प्रसार कमी होतो आणि तशाच मूलभूत प्रवेशद्वारांच्या आत असलेले सर्किट जे या फ्लिप फ्लॉपच्या निर्मितीमध्ये जाते तर त्यांच्याशी संबंधित विलंब आणि फ्लिप फ्लॉपला उशीर देखील लहान आहे तर आम्ही तेच मानतो तर आधी आपण सध्याच्या स्थिती मूल्याच्या दृष्टीने फ्लिप फ्लॉपच्या वेगवेगळ्या निविदांचे प्रतिनिधित्व करतो आणि या विशिष्ट सर्किटमध्ये बाह्य इनपुट नाहीत जर बाह्य इनपुट असेल तर आम्ही बाह्य इनपुट वापरुन त्या स्वरूपात प्रतिनिधित्व केले असते तर बाह्य इनपुट नंतर कधीतरी मिळेल तेथे आपण उदाहरण घेऊ आणि आऊटपुटसाठी हे करू हे अंतिम आउटपुट येथे तयार होत आहे तर एसए इनपुटसाठी काय चालले आहे ते पाहू तर जर तुम्ही एसए इनपुटकडे पाहिले तर हे काहीही नाही परंतु येथे जे काही तुम्ही पाहता आहात ते ए बरोबर सध्याचे स्थिती मूल्य परत दिले जाते आणि एसए म्हणून सादर केले जाते आपण हे शोधू शकता तर हा विश्लेषणाचा भाग आहे तुम्हाला सर्किट डायग्रामकडे पहावे लागेल आणि त्यावरून आपण हे शोधू शकता तर एसए एक एएन बार आहे बरोबर आरए बद्दल काय तर आपल्याला हेच पाहावे लागेल आपल्याला माहित असलेले तार्किक कनेक्शन आपल्याला पहावे लागेल तार्किक संबंध तर आरए आपण येथून येताना पाहू शकता तर हाच मार्ग आहे बरोबर तर आरए एएन आहे हे ठीक आहे आता तुम्हाला एसबीकडे पहावे लागेल तर ही एसबी आहे आपण जे पाहत आहात ते AND गेटवरून येत आहे अगदी तर हा AND गेट असा आहे एक इनपुट म्हणजे ए आणि दुसरे इनपुट म्हणजे बी बार तर ते म्हणजे एएन आणि बीएन बार तर ते एस आणि आरबी म्हणजे काय आरबी आहे आरबी आपण पाहू शकता ते म्हणजे म्हणजे हा एएन आहे एक दुसरा आहे हे येथे येत आहे म्हणजे बीएन आहे बरोबर तर एन आणि बीएन बरोबर SA An' RA An SB An Bn' RB An Bn आणि आपण पाहू शकता किं अंतिम आउटपुट एक्स हे बी एन आणि एएन आहे बरोबर तर हे शक्य असल्यास येथूनही अंतिम आऊटपुट घेता आले असते ठीक आहे अन्यथा हे काहीतरी दुसरे चालवेल आणि ते देखील अवलंबून असते बरोबर परंतु या दोघांचे तार्किक संबंध या विशिष्ट उदाहरणासाठी समान आहेत इतर काही उदाहरणांसाठी ते आवश्यकतेनुसार भिन्न असू शकते ती एएन बीएन बार किंवा एएन बार बीएन बार असू शकते अशी कोणतीही गोष्ट किंवा काहीही असू शकते हे स्पष्ट आहे का X An Bn आता आम्हाला समजले आहे की एसए आरए एसबी आरबी आणि एक्स काय आहेत ओके ते तार्किकपणे कसे जोडलेले आहेत तर विश्लेषणामध्ये आपण केलेली ही पहिली पायरी आहे तर त्यानंतर आपण अश्या एखाद्या गोष्टीकडे येऊ जे आतापर्यंत प्रारंभासाठी मजबूत दिसत आहेत परंतु एकदा आपण प्रक्रियेवर गेल्यानंतर आपल्याला दिसून येईल की येथे काय घडत आहे हे समजणे इतके अवघड नाही तर त्याला स्थिती विश्लेषण टेबल किंवा स्थिती सारणी असे म्हणतात अशा प्रकारे आपण प्रारंभिक स्थिती ने सुरूवात करू ओके आम्ही सर्किटचे विश्लेषण करीत आहोत म्हणून अन्यथा उल्लेख न केल्यास प्रारंभिक स्थिती अन्यथा नमूद न केल्यास आपण ते 0 0 असे गृहीत धरू शकता म्हणजे फ्लिप फ्लॉपचे सध्याचे मूल्य 0 आणि 0 आहे हे ठीक आहे का अन्यथा हे स्पष्ट केले जाईल की हयाची सुरुवात झाली आहे हे नमूद केले जाईल हे 0 0 असल्याची खात्री आपण कशी करू शकतो तर फ्लिप फ्लॉपमध्ये सामान्यत असिंक्रोनस क्लियर असेल स्पष्ट इनपुट काही फ्लिप फ्लॉप प्रीसेट इनपुटमध्ये देखील असू शकतात परंतु क्लिर उपलब्ध आहे ठीक आहे अन्यथा देखील आपण पाहू शकता म्हणजे जर ते शक्य असेल तर सिंक्रोनस क्लियर किंवा प्रीसेटद्वारे देखील आपण एखाद्या विशिष्ट प्रारंभिक टप्प्यावर येऊ शकता तर हे बर्यापैकी स्वीकार्य आहे प्रारंभिक स्थिती 0 0 आहे असे मानणे वाजवी आहे की जर त्याचा उल्लेख केला नाही तर ठीक आहे तर घड्याळ 0 चा अर्थ असा आहे आणि नंतर ही सर्किट क्लॉक केल्याने एका स्थितीतून दुसर्या स्थितीत जाईल आणि संबंधित आउटपुट तयार होईल आणि आपल्याला ते तपासून पहावे लागेल हे ठीक आहे का तर ही सध्याची स्थिती आहे एसबी आरबी इनपुट एसए आरए इनपुट हीच आहे ही पुढील स्थिती आहे आणि हे आऊटपुट आहे तर स्थिती टेबल कॉन्फिगर केले गेले आहे जे समजण्यासारखे आहे बरोबर आहे तर जर सद्य स्थिती 0 0 असेल आणि आम्ही आधीच एसबी आरबी आणि एसए आरए हे समीकरण पाहिले आहे तर सध्याचे इनपुट काय आहे तर जर हे 0 0 असेल तर एसबीसाठी हे दोन्ही 0 0 आहेत आपण पाहु शकता की एएन आहे 0 बरोबर आहे तर हे 0 आहे कारण हे AND लॉजिक आहे आणि येथेही एएन आहे ते दोघेही 0 आहेत तर जर हे दोघे फ्लिप फ्लॉप बीसाठी 0 असतील तर काय हे फ्लिप फ्लॉप बी असेल तर पुढचे स्थिती काय असेल तर 0 0 म्हणजे मागील मूल्य कायम राहील तर बीएन 0 आहे हे स्पष्ट आहे का तर तेच तुम्ही पहाल आणि जेव्हा आपले आपण एसए आणि आरएकडे पाहिले तर ते एएन एएन बारचे व्यस्त आहे तर एएन 0 आहे म्हणून एसए 1 होईल आणि आरए एएन बनते तर ते 0 आहे तर 1 0 असेल तर ते सेट होईल तर हे 0 1 आहे हे स्पष्ट आहे की नाही पहिली पंक्ती फक्त प्रथम पंक्ती ठीक आहे तर नंतर प्रथम घड्याळ ट्रिगर होईल तर मुळात बीएन प्लस 1 म्हणजे क्लॉक ट्रिगर झाले ठीक आहे तर व्हॅल्यू 0 आणि 1 होईल तर फ्लिप फ्लॉप 0 0 ते 0 1 वर जाईल म्हणून जेव्हा ते 0 0 वरुन 0 1 कडे जाते तर पुढच्या घड्याळात त्या अनुषंगाने आवर्तन बदलेल कारण या सर्व गोष्टींचे इनपुट आणि आऊटपुट सुद्धा हे एएन बीएन चे कार्य आहे आणि त्याला बाह्य इनपुट होते हे त्याचे कार्य आहे ओके तर इथे आपण फक्त या स्थितीचा विचार करीत आहोत बरोबर तर त्यासाठी आपल्याला स्थिती टेबलच्या दुसर्या रांगेत यावे लागेल प्रथम घड्याळ चक्रा नंतर प्रथम घड्याळ ट्रिगर झाले तर आम्ही 0 1 वर आलो आणि ते 0 1 हे सद्य स्थिती बनते ज्याद्वारे विश्लेषण प्रक्रिया सुरू राहील जर 0 1 असेल तर ठीक आता पुन्हा पाहूया या एसबी आरबीचे काय होत आहे ते पाहू बीएन आणि एएन 0 1 साठी एसबी एएन बीएन बार आहे राइट एएन आता 1 आहे आणि बीएन 0 आहे तर बीएन बार 1 आहे तर 1 आणि 1 ANDड 1 आहे आणि आरबीचे काय आरबी एएन बीएन आहे तर बीएन 0 आहे तर 1 आणि 0 आहे तर हे आपल्याला 1 देत आहे आणि हे आपल्याला 0 देते तर हे 0 आहे तर 1 0 म्हणजे नंतर बीएन प्लस 1 1 होईल हा भाग स्पष्ट आहे एएन बद्दल काय एसए आरए बद्दल काय आता आम्ही एसए आरए कडे पाहू हा भाग आपण पाहिला ठीक आहे तर एसए आरए एएन बार आणि एएन आहे आता एएन 1 आहे ठीक तर एसए बनते एएन बार 0 आहे सॉरी एसए 0 होईल योग्य आहे कारण हे 1 आहे आणि हे 1 आहे बरोबर आहे कारण ते एएन आहे तर 0 1 म्हणजे ते 0 होईल तर पुढचे स्थिती जेव्हा घड्याळ ट्रिगर करते तेव्हा दुसर्या घड्याळाच्या ट्रिगर नंतर 1 0 होईल तर हे 1 0 चालू स्थिती आहे ठीक आणि हे 1 0 नंतर पुन्हा जर तुम्ही एसबी आरबीकडे पाहिले तर ही एएन 1 आहे आणि बीएन 0 आहे तर तुम्हाला दिसेल की एएन 0 बनविते 0 आणि बीएन येथे देखील एएन 0 आहे तर ते 0 0 आहे ठीक तर 0 0 म्हणजे मागील मूल्य कायम राहील तर हे 1 वर आहे आणि एसए आरएला काय होत आहे कारण हे 0 होते ते एएन 0 होते म्हणून एसए 1 होते कारण ते उलटे आहे आणि हे 0 आहे तर 1 0 म्हणजे ते 1 होते तर सद्यस्थिती बनते पुढील स्थिती 1 1 होते आणि इनपुटवर 1 1 सह ओके जर आपण हे समीकरण 1 1 चे अनुसरण केले तर आपण पुन्हा पाहू या की 1 इनपुट प्रमाणे एन 1 आहे आणि बीएन 1 आहे तर बीएन म्हणजे 1 म्हणजे हे 0 आहे तर 1 चे ANDड 0 वर केले तर हे 0 आहे आणि हे आहे 1 ANDड सह हे 1 आहे ठीक तर हे 0 1 आहे ठीक तर ते 0 करते एएन अधिक 1 आपला एसबी आरबी तर एसए आरए तर एसए आरए हे अगदी उलट आहे एएन एसए आहे एसए 0 आहे आणि हे 1 आहे जेणेकरून ते 0 आहे ठीक तर म्हणजे पुढची स्थिती 0 0 होईल जेव्हा ती 0 0 असेल तेव्हा येथे येईल ही पहिली पंक्ती आहे तर तीच गोष्ट येथे येईल आणि ती पुनरावृत्ती करत राहील आणि प्रत्येक बाबतीत जर आपण आऊटपुट बघितले तर आउटपुट हे एएन बीएन आहे जेव्हा सद्य व्हॅल्यू 1 1 असते तेव्हा आउटपुट एक 1 होईल उर्वरित प्रकरणांमध्ये ते 0 आहे हे ठीक आहे का तर अशाप्रकारे स्थिती सारणी विकसित होईल तर विश्लेषणाच्या निकालाचे आपण कसे प्रतिनिधित्व कराल तर आपण स्थिती संक्रमण आरामाद्वारे सचित्रपणे प्रतिनिधित्व करू शकता स्थिती ट्रान्झिशन डायग्राम मध्ये आपण हे येथे दाखवत आहोत की ही सद्यस्थिती आहे आणि हे असे आउटपुट आहे जे व्युत्पन्न होत आहे ठीक तर 0 0 ही सद्य स्थिती आहे आणि त्या वेळी व्युत्पन्न 0 आहे जे आपण टेबलमध्ये पाहिले आहे तर पुढील स्थिती 0 1 आहे म्हणजे जेव्हा घड्याळाचे ट्रिगर येते तेव्हा हे 0 आहे 1 0 त्यानंतर 0 आणि हे 1 1 आणि त्यावेळी आउटपुट 1 पुढील घड्याळ पुन्हा 0 0 वर जाईल आणि हे या 4 स्थितीभोवती चक्र चालवित राहील ठीक आहे विश्लेषणा नंतर त्या सर्किटमध्ये काय घडत आहे हे आम्ही कल्पना करण्याचा हा एक मार्ग आहे तर दुसरा एक मजकूर वर्णन आहे जिथे आपण म्हणतो सर्किट आपल्याकडे असलेल्या प्रत्येक चौथ्या घड्याळाच्या चक्रात एक आउटपुट 1 तयार करते जेव्हा आपण हे पाहू शकता स्थिती बीए 1 1 च्या बरोबरीने पोहोचते कारण अशाच प्रकारे हे नियुक्त केलेले फ्लिप फ्लॉप आहे आणि 0 0 0 1 1 0 1 1 ही स्थिती संक्रमणे पुनरावृत्ती करते ठीक आहे तर हे असेच चालू आहे तर विश्लेषणासाठी एक सर्किट दिले गेले आहे आपण त्याचे स्पष्टीकरणात्मक वर्णन करण्यासाठी स्थिती संक्रमण चित्रात किंवा इंग्रजी विधानाचे मजकूर वर्णनात स्पष्टपणे स्पष्ट करण्यासाठी ते सर्किट काय करते तो विश्लेषण परिणाम आहे आता फ्लिप फ्लॉपच्या प्रतिनिधीत्वानुसार आम्ही असे सांगितले की टाइमिंग डायग्राम खूप उपयुक्त आहे परंतु आम्ही घेतला नाही आता येथे आपण पाहू शकता की टाइमिंग डायग्राम कसा करतो तर ज्यासाठी आपण असे समजतो की ही एक घड्याळ आहे आणि ती घड्याळाच्या नकारात्मक एजवर चालत आहे ठीक आहे म्हणून जेव्हा जेव्हा नकारात्मक एज येते तेव्हा सर्किट ट्रिगर करू शकते ठीक आहे म्हणजे फ्लिप फ्लॉप्स ट्रिगर करू शकतात बरोबर तर आम्ही प्रारंभिक स्थिती बी आणि ए 0 0 ने प्रारंभ करतो तेच आम्ही मानले आहे बरोबर तर जेव्हा बी आणि ए 0 0 आहेत तेव्हापर्यंत एसबी आणि आरबीचे मूल्य काय आहे आमचा एसबी बी ए होता ए प्राइम बी म्हणून हे 0 आहे हे एबी होते तर हे 0 आहे आणि एसए आणि ए बार आहे तर हे त्यावेळी 1 होते आणि आरए 0 आहे ते ठीक आहे जर आपण मागील सर्किटवरुन पाहू शकतो हे एएन बीएन प्राइम आहे एसबी हे ए बी प्राइम आहे ठीक आहे तर एक चूक आहे कृपया ते पहा तर मग जेव्हा घड्याळाचा ट्रिगर येतो तेव्हा या क्षणी काय घडते जेव्हा घड्याळाचा ट्रिगर या ठिकाणी येतो ठीक आहे तर प्रस्तुत केलेल्या व्हॅल्यूजच्या आधारे हे 0 आणि 0 आहे बरोबर तर मागील मूल्य बी साठी 0 होते बरोबर म्हणून एसबी आरबी 0 0 आहे एसबी आरबी 0 0 आहे त्यामुळे ते 0 होत राहील तर तो बदलत नसावा यापूर्वी येथे ट्रिगर होईल घड्याळ सर्किट एज ट्रिगर सर्किट किंवा गेटेड सर्किट किंवा तसे यावर आपण आधी चर्चा केली म्हणून घड्याळाचा ट्रिगर येईपर्यंत इनपुट बदलला तरीही ते बदलणार नाही तर हे 0 पर्यंत निरंतर राहील पुढील एज किनार घड्याळाची एज धार येईपर्यंत हे किती काळ चालू राहील त्या वेळी हे आपल्याला माहिती आहे ते बदल करू शकते उत्तेजनावर अवलंबून आहे ठीक आणि ए चे काय होते ए 1 आणि 0 आहे म्हणून जेव्हा घड्याळाचे ट्रिगर येते तेव्हा ए 0 वरून ते 1 वर जाते आता मी येथे काय सांगत होतो की आम्ही येथे विलंब दर्शवू शकतो की जे इतर प्रतिनिधित्व दर्शवू शकत नाही हे कौतुकास्पद आहे जर येथे फ्लिप फ्लॉप विलंब या घड्याळाच्या कालावधीशी तुलना करता येथून येथपर्यंत हा एक घड्याळाचा कालावधी आहे येथून येथून येथे हा एक घड्याळाचा कालावधी आहे नंतर आम्ही विलंब दर्शवू शकतो येथे ए बदलत आहे आम्ही हे असे दर्शवू शकतो प्रमाणित विलंब ते 1 झाले आहे परंतु काही काळानंतर आणि विलंब एकत्रीत असल्यास किंवा हा विलंब सर्किटमध्ये बिघाड होऊ शकतो किंवा काही अवांछित परिणाम देऊ शकतो हे वेळेच्या आकृत्यावर आधारित प्रतिनिधित्वाद्वारे चांगले प्रकट होते परंतु इतरांद्वारे नाही ठीक ही आकृती आधारित प्रतिनिधित्वाच्या वेळेची उपयुक्तता आहे आणि जेव्हा आम्ही इतर अनुक्रमिक लॉजिक सर्किटचा अभ्यास करतो तेव्हा स्पष्ट होईल तर परत येत आहे तर बी 0 0 ने सुरू राहते आणि ए 0 ते 1 होते बरं आहे का पुढील घड्याळाची एज धार येईपर्यंत हे असेच राहील पुढच्या घड्याळाची एज धार येईपर्यंत नकारात्मक एज धार ट्रिगर होईल ठीक आहे जेव्हा हे 0 आणि 1 वर असेल तेव्हा इनपुटला काय होते ठीक आहे तर पुन्हा हे ए बी बार आहे ठीक आहे तर ही एसबी ए बी बार बनते तर हे 1 होईल ठीक आरबी हे ए बी आहे म्हणून 0 आहे एसए हे ए बार आहे तर हे आहे हे ए 1 आहे त्यामुळे हे 0 होते आणि आरए 0 आहे आरए 1 आहे कारण आता ए 1 आहे बरं आहे का तर हे घड्याळासह फिरत आहे घड्याळासह सिंक्रोनस आहे आणि नंतर 1 होते यामुळे एसबी आरबी एसए आणि आरएमध्ये बदल घडतात तर लहान प्रसार विलंब तेथे असेल बरोबर परंतु घड्याळ कालावधीच्या तुलनेत पुन्हा हे नगण्य आहे कारण या तर्कशास्त्र ऑपरेशन्स कौतुकास्पद आहेत तर आपण हे दर्शवू शकतो की एसबी बदलला आहे त्याप्रमाणे यापुढे हे आणखी छोटे विलंब करेल आणि ते त्या पद्धतीने दर्शविले जाईल अन्यथा आम्ही त्या भागाकडे दुर्लक्ष करीत आहोत ठीक आहे तर 0 0 म्हणजे हे 1 आहे हे 0 आहे हे 0 आणि 1 आहे आता क्लॉक ट्रिगर नकारात्मक किनार एज येईल तर त्या वेळी पुन्हा सर्किट बदलू शकेल पुन्हा प्रत्येक वेळी दुरुस्त करू ठीक आहे तर हे ठीक आहे तर मग 1 0 काय होते क्षमस्व एसबी 1 0 आहे म्हणून बी 1 बरोबर आणि एस ए 1 0 आहे सर्व ठीक तर SA RA 0 1 तर ते 0 होते तर 0 0 वरुन ते 0 1 नंतर 1 0 वर जाईल आणि मग तुम्ही ते पाहू शकता की ते 1 1 वर आहे आणि नंतर पुन्हा 0 0 वर पुनरावृत्ती होईल तर सर्किट कसे फिरते हे दर्शविण्यासाठी टाइमिंग आकृती वापरली जाऊ शकते म्हणजे मी विश्लेषण प्रक्रियेतून पाहू आणि प्रत्येक वेळी आपण येथे आउटपुट दर्शवू शकता आणि वर्तमान इनपुटवर आधारित आहात आणि जेव्हा दोन्ही निविष्ठा 1 1 आहेत तेव्हाच आपण प्रसार प्रसारात विलंब सुसंगत असल्यास आउटपुट 1 1 नंतर येत असल्याचे दर्शवू शकता छान बरोबर म्हणूनच आपण वैशिष्ट्यपूर्ण समीकरण देखील थेट वापरु शकतो कारण आपल्याकडे आधीपासूनच वैशिष्ट्यपूर्ण समीकरणाशी परिचित आहे बरोबर विश्लेषणाच्या निकालासह येण्यासाठी तर आपण पाहिले आहे की SA आणि RA हे कसे प्रस्तुत केले जाते आणि आम्हाला एसआर फ्लिप फ्लॉपचे फ्लिप फ्लॉप समीकरण माहित आहे तर एएन अधिक 1 आम्ही हे अशा प्रकारे लिहू शकतो एसए अधिक आरए प्राइम एएन बरोबर आणि जेव्हा आपण येथून एसए आणि तेथून आरए बदलवितो आणि आपण सुलभ करतो तेव्हा पाहतो की एएन प्लस एएन बार आहे एएन प्राइम ठीक आहे मागील प्रकरणांमध्ये आपण प्रत्यक्षात पाहिले आहे टायमिंग डायग्राममध्ये ते फक्त टॉगलिंग आउटपुट आहे फ्लिप फ्लॉप म्हणजे प्रत्येक घड्याळ चक्रात टॉगल होते आणि ते समीकरणातूनही आपल्याला दिसू शकते SA An' RA An An1 SA RA' An Substituting An1 An' An' An An' त्याचप्रमाणे एसबी आणि आरबी आपण पाहिले आहेत आणि आपल्याकडे फ्लिप फ्लॉप समीकरण आहे आता क्यूएन प्लस 1 ऐवजी आपण बीएन प्लस 1 लिहित आहोत क्यूएन आम्ही बीएन लिहित आहोत आणि जर आम्ही त्याऐवजी बदलत आहोत आणि तुम्हाला माहिती असेल तर त्यास न्यूनतम करण्याच्या टप्प्यात जाऊन आणखी कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये टाका तर आपण एएन XOR बीएन पाहू SB An Bn' RB An Bn Bn1 SB RB' Bn Substituting Bn1 An Bn' An Bn' Bn An Bn' An' Bn' Bn An Bn' An' Bn An Bn' An' Bn An ⊕ Bn आपल्याकडे हे स्थिती टेबल असू शकते तर ही सद्य स्थिती पुन्हा असल्यास ते रीसेट केले आहे जर ते निर्दिष्ट केले नाही तर आपण या सद्य स्थितीपासून सुरुवात करू शकता बरोबर आणि मग आपण हे समीकरण पाहू शकतो म्हणून बीएन प्लस 1 म्हणजे XOR बीएन बरोबर एएन XOR बीएन 0 आहे तर ते 0 आहे आणि एएन प्लस 1 काय आहे ते फक्त त्यास उलट आहे तर हे 1 आहे तर 0 1 पुढील स्थिती होते तर 0 1 हा एक्सओआर 1 आणि एएन प्राईम बनतो ज्यामुळे आपल्यास आधीपासूनच माहित असलेले हे अगदी अगदी उलट होईल आम्ही या समीकरणातून पाहिले आहे मग 1 0 ही सद्य स्थिती बनते एक्सओआर 1 आहे आणि एएन - ते केवळ पूरक होते तर हे 1 आहे तर 1 1 पुढील स्थिती होते तर 1 1 XOR 1 1 केवळ 0 आहे आणि नंतर 1 टॉगल होते - 0 बनते तर पुढील स्थिती 0 0 होते म्हणून 0 0 पुन्हा आपण त्या चक्र चालनाच्या वळणावर परत येऊ तर हे 0 1 आहे आणि हे असेच चालू आहे बरोबर जेव्हा आपली सद्यस्थिती 1 1 असते तेव्हा आपण पाहु शकतो की आउटपुट एएन बीएन आहे जे 1 आहे Bn शेवटी आम्ही याकडे पाहतो पुन्हा या सर्किटच्या विश्लेषणावरील पहिल्या वर्गाचे सोपे उदाहरण जेथे बाह्य इनपुट उपस्थित आहे ठीक आहे तर येथे डी फ्लिप फ्लॉप घड्याळ आणि नंतर बाह्य इनपुट आहे बरोबर आणि असे एक आउटपुट आहे जे या पद्धतीने तयार होते तर पहिली पायरी काय आहे फ्लिप फ्लॉपच्या इनपुटसाठी च्या इनपुटवर समीकरण मिळवित आहे फक्त एक फ्लिप फ्लॉप वापरला जातो तर डी एक्सॉर आहे एक्स एक्सओआर क्यूएन जो आपण पाहु शकतो हे क्यूएन परत दिले जाते एक्सओआर क्यूएन आणि वाय काय आहे आउटपुट X आहे आणि एक्स हे क्यूएन प्राइमसह ANDड आहे अगदी सोपे हे ठीक आहे Qn' आता जर आपण फक्त या स्थिती टेबल कार्यपदधतीद्वारे गेलो तर आपण इतर कोणत्याही पध्दतीने जाऊ शकतो ठीक आहे तर स्थिती टेबल कार्यपदधती नंतर आपण 0 असे गृहित धरलेली सद्यस्थिती आपण पाहू शकतो अन्यथा मी म्हटल्याप्रमाणे निर्दिष्ट केलेले नाही आणि जर इनपुट शक्य असेल तर इनपुट आता एकतर 0 किंवा 1 असू शकते कारण ते बाहेरून येत आहे आम्हाला निश्चितपणे माहित नाही जर इनपुट 0 असेल तर 0 एक्सओआर 0 हे 0 आहे जे आऊटपुट म्हणून जे काही इनपुट असेल ते डी फ्लिप फ्लॉप करेल तर हे 0 करते ठीक आहे परंतु जर इनपुट 1 असेल 0 XOR 1 हे पुढील मूल्य 1 असेल ठीक आहे आणि त्यावेळेस एक्स क्यूएन बार अंतिम आउटपुट आहे तर हे एक्स 1 आहे आणि क्यूएन बार 1 आहे म्हणून त्यावेळेस आउटपुट 1 आहे आता जर स्थिती 1 असेल बरोबर आणि आपल्याला 0 प्राप्त झाले तर ठीक आहे तर फ्लिप फ्लॉप इनपुटवर 1 एक्सओआर 0 हे 1 आहे आणि नंतर आउटपुट होईल बरोबर आणि 0 च्या ऐवजी जर आपल्याला 1 प्राप्त झाले तर 1 1 एक्सओआर 0 असेल तर योग्य आउटपुट 0 असेल तर सर्किट अशा प्रकारे कार्य करते म्हणून प्रत्येक वेळी पुढील स्थितीत जाण्यासाठी हे सर्किट इनपुटकडे दिसते आणि अर्थातच इनपुटच्या आधारे सद्यस्थितीत ती पुढच्याकडे जाते आणि आउटपुट व्युत्पन्न करते तर यासाठी आम्ही विश्लेषणाचा परिणाम म्हणून स्थिती आकृती प्रतिनिधित्त्व पहात आहोत जेथे स्थिती केवळ 1 स्थिती आहे ठीक आहे तर 0 आणि आऊटपुट थेट इनपुट वरून इनपुटच्या आधारे तयार केले जाईल यासाठी आपण स्थिती मध्ये आऊटपुट देत नाही पूर्वीचे उत्पादन पूर्णपणे स्थिती द्वारे तयार केले गेले होते म्हणून आम्ही ते स्थिती त दाखविले येथे इनपुटसाठी जेव्हा ते 0 असेल आणि हे आता 0 आहे आणि सध्याचे इनपुट 1 आहे पुढील बदल पुढील नकारात्मक एज धारात घड्याळाच्या ट्रिगरमध्ये स्थितीत बदल घडेल परंतु जेव्हा हे घडत असते तेव्हा त्याच घड्याळ चक्रातच आउटपुट व्युत्पन्न होत आहे तर ते दर्शविते ते इनपुटसह स्थिती डायग्राम मध्ये दर्शविलेले आहे तर हे इनपुट आहे आणि हे आऊटपुट आहे हे या प्रकारच्या प्रतिनिधित्वाबद्दलचे रुढी आहेत मॉडेलिंग नंतर आपण विस्तृतपणे चर्चा करू ठीक आहे तर 0 सध्या अस्तित्वात आहे 0 ही सद्यस्थिती आहे इनपुट 0 आहे ते 0 वर राहील पुढील मूल्य 0 असेल आउटपुट 0 असेल 1 आऊटपुट 1 ला 1 जाईल आणि नंतर हे 0 असेल तर जेव्हा ते 1 असेल तेव्हा ते 1 वर राहील आउटपुट 0 वर राहील आणि जेव्हा ते 1 असेल तेव्हा 0 वर जाईल आणि आउटपुट 0 असेल तर आता आपण या स्थिती आकृतीकडे पहात असाल तर आपण काय पाहू शकता या विशिष्ट सर्किट वगळता जर आपण या आउटपुट वाईकडे दुर्लक्ष केले तर या बॉक्समध्ये असलेली बाकीची गोष्ट आपल्या टी फ्लिप फ्लॉपशिवाय काही नाही नाही का तर टी फ्लिप फ्लॉपमध्ये जर आपण पाहिले असेल तर स्थिती संक्रमण आकृती तर हा भाग तेथे नव्हता हा भाग तेथे नव्हता बाकीची गोष्ट समान आहे ठीक आहे तर आपण सर्किटचे विश्लेषण करतो आणि हे पाहतो की सर्किट असेच वागेल आणि हे संबंधित मजकूर वर्णन आहे जे इनपुट 1 होते तेव्हा ते टॉगल होते आणि राखते अन्यथा मागील स्थिती राखते आणि आउटपुट वाई आहे आउटपुट 1 आहे जेव्हा इनपुट स्थितीस 0 वर मिळते तेव्हा 1 असते तर आऊटपुट 0 असते तर ते विश्लेषण परिणाम आहे तर असा निष्कर्षः निघतो अनुक्रमिक लॉजिक सर्किटचे विश्लेषण निर्दिष्ट प्रारंभिक स्थितीसह प्रारंभ होते कॉम्बिनेटरियल सर्किट फ्लिप फ्लॉप टर्मिनल्स लॉजिक रिलेशनशिप आणि आउटपुटसाठी संबंध शोधण्यासाठी लॉजिक पार्टचे विश्लेषण केले जाते स्थिती विश्लेषणाच्या टेबलमध्ये दिलेल्या स्थितीतील फ्लिप फ्लॉपच्या सर्व इनपुटचे वर्णन केले आहे आणि पुढील स्थिती प्राप्त केली आहे आणि ते सारणीच्या पुढील पंक्तीसाठी विद्यमान स्थितीचे इनपुट म्हणून कार्य करते आणि हे स्थिती आकृती अंतिम निकाल किंवा मजकूर वर्णनातून सादर केले जाऊ शकते आणि टाइमिंग डायग्राम आधारित विश्लेषण हे स्थितीच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी उपयुक्त आहे आणि ते प्रसारातील विलंबाचा परिणाम दर्शवू शकतात जेव्हा ते तुलनात्मक असते तेव्हा ते आवश्यक आणि उपयुक्त असते आणि सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी फ्लिप फ्लॉप वैशिष्ट्यपूर्ण समीकरण देखील वापरले जाऊ शकते आणि ज्यासाठी काही बीजगणित हाताळणी आवश्यक आहे